तर आपण आपली हर्टस डायपोल ची चर्चा सुरु ठेवूयात याच्या बाबत फक्त लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की हर्टस डायपोल एक खूप खूप कमी करंट असलेली वस्तू आहे आणि कारण की हा खूप लहान आहे तुम्ही असे समजू शकता की हा करंट जवळ जवळ कॉन्स्टंट गोष्ट आहे बरोबर आहे तर आपण घेतलेल्या पायऱ्या काय होत्या करंट दिलेला आहे त्याच्यावरून आपण ची गणना इथे दिलेले हे रिलेशन वापरून करू शकतो माहिती नसलेल्या करंट चे ग्रीन्स फंक्शनGreen's function बरोबर कॉन्वोलुशन घेऊन मला मिळाले मला मिळाले आणि मी खूप हुशारीने दोन्ही ही कार्टेशियन आणि पोलर कॉर्डीनेट्स चा वापर करून ही गणना केली बरोबर आहे हे असेच काहीसे आहे तर मी या कॉर्डीनेट सिस्टीम्स एकत्र केल्या आणि मला इथे हे खूप छान एक्सप्रेशन मिळाले आणि इथे आपल्याला लक्षात आले की फार अवे फिल्डस 1r असे जातात ठीक आहे नंतर आपण असे म्हटले होते की एकदा का मला मॅग्नेटिक फिल्ड मिळाले की इलेक्ट्रिक फिल्ड मिळवणे अगदी सोपे आहे फक्त कर्ल घेऊन बरोबर आहे तर आता इथे मी जर या एक्सप्रेशन चा कर्ल घ्यायला गेलो तर तुम्ही पाहू शकता का कि इथे मी कोणती कॉर्डीनेट सिस्टीम वापरेल स्फेरीकल बरोबर आहे कारण याच्या मध्ये r थिटा फायtheta phi सगळं याच्या आत आहे तर स्फेरीकल ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे तुम्हाला असे वाटते का की हे सर्वात सुंदर एक्सप्रेशन असेल बरोबर आहे याच्यामध्ये हे सगळं काही असणार आहे बरोबर आहे तर मी इथे कर्ल ऑपरेटर लिहिणार नाही आणि ते डिराईव्ह करणार नाही परंतु हे संपूर्ण एक्सप्रेशन इथे असे आहे तर हे मॅग्नेटिक फिल्ड आहे जे आपण पाहिले आहे पहिल्या एक्सप्रेशन मध्ये आणि दुसरे आपल्याला मिळाले जेव्हा मी याचा कर्ल घेतला मला हे दोन घटक मिळाले तर हे फाय हॅट च्या दिशेला होते नंतर माझ्याकडे एक आहे आणि एक ठीक आहे तर फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची म्हणून ही माझी दिशा आहे बरोबर आहे कोणत्या मार्गाने हे माझे आहे आणि हे माझे आहे तर हे इथे खालची दिशा दाखवत आहे आणि कुणीकडे दर्शवित आहे बोर्ड मध्ये बरोबर आहे तर हा माझा फाय हॅटआहे म्हणूनच ही कॉर्डीनेट सिस्टिम त्याच्या सारखी दिसते विद्यार्थी मला असं विचारायचा आहे की हे लिहिलेलं आहे विद्यार्थी डॉट माफ करा क्रॉस हे असं लिहिलं होतं विद्यार्थी साईन थिटा sin θ याच्या मधील योग्य दिशा मला म्हणायचं आहे की काटकोनात असलेली दिशा ही ϕ आहे आणि त्यांच्या मधला कोन θ आहे तर sin θ बरोबर आहे काही ।r। ।z। युनिट व्हेक्टर आहेत ठीक आहे तर हे खास करून तुमच्या लक्षात आले असेल की इलेक्ट्रिक फील्ड साठी चे एक्सप्रेशन हे थोडसं धडकी भरवणारे आहे परंतु हेच ते नेमकं एक्सप्रेशन आहे म्हणजे जरी आपण ही बाब सोडून दिली की डायपोल ची लांबी लहान आहे इथे दुसरे काही अप्रॉक्सीमेशन नाही बरोबर आहे तर जेव्हा आपण असे म्हणतो की आपण ज्याला फार फिल्डस बोलतो याच्याकडे पाहून पहिली गोष्ट अशी करायची की आपण याची एक साधी सोपी आवृत्ती घेऊयात ठीक आहे या समस्येमध्ये मी अगदी साधेपणाने फार फिल्ड म्हणेन जेव्हा kr 1 असेल ठीक आहे त्याच्या अजूनही शुद्ध व्याख्या आहेत त्यांच्याकडे आपण नंतर येऊ या अप्रॉक्सीमेशन खाली मॅग्नेटिक फिल्ड सोबत काय होते या कंसात माझ्याकडे दोन संज्ञा आहेत बरोबर आहे मी फक्त पहिली संज्ञा ठेवीन कारण kr 1 बरोबर आहे तर एकत्रित रित्या मॅग्नेटिक फिल्ड असे होतात इलेक्ट्रिक फील्ड सोबत काय होते तिथे किती संज्ञा आहेत 5 संज्ञा बरोबर आहे तर त्यांच्यापैकी फक्त एक अग्रगण्य संज्ञा असेल त्यांच्यापैकी कोणती तरी एक संज्ञा असेल हे मी लक्षात ठेवले पाहिजे बरोबर तर हे बनेल तर म्हणून आपण म्हणतो की फार फिल्ड जे 1r आहेत बरोबर आहे एम्प्लिट्युड मध्ये कमीत कमी r चे फंक्शन आहे आणि 1r असे होत आहे ठीक आहे तर मी आधीच त्याच्याबाबत एक टिप्पणी केलेली आहे की हा तुमच्या कुलोंब्स लॉCoulombs law पेक्षा कसा वेगळा आहे बरोबर आहे दुसरे काही असे आहे का जे इथे तुम्ही लक्षात घेतली आहे इथे याच्या बाजूला अजून खूप रंजक फिजिक्स येथे घडत आहे तर हे काय म्हणत आहे आणि जेव्हा मी सोर्स पासून खूप लांब आहे तेव्हा फिल्डस कसे दिसतात तर पॉयंटिंग वेक्टर कुठे असेल तर पॉयंटिंग वेक्टर तर माझी पॉयंटिंग वेक्टर कुठे आहे तर माझी पॉयंटिंग वेक्टर हेसोबत आहे आणि माझे इलेक्ट्रिक फील्ड हे सोबत आहे माझे मॅग्नेटिक फिल्ड हे सोबत आहे ही कोणत्या प्रकारची संरचना आहे ही तुम्हाला कशाची आठवण करून देते विद्यार्थी TEM TEM ही एक ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहे कारण इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फिल्ड हे एकमेकांना लंब आहेत आणि पावर ट्रान्सफर च्या दिशेला लंब आहेत प्लेन वेव च्या संदर्भात सुद्धा ते असे नाही का विद्यार्थी होय होय बरोबर तर ही तुमची TEM वेव आहे इलेक्ट्रिककिंवा मॅग्नेटिक फिल्ड कोणताही घटक प्रसाराच्या दिशेला नाही आहे तर ही खूप सोप्या प्रकारची वेव आहे जी आपण शिकलो आहोत बरोबर आहे खरतर ही तुम्ही शिकलेल्या 1D प्लेन वेव च्या सारखी दिसते आपण तिला 3D प्लेन वेव असे म्हणतो बरोबर आहे फक्त एक फरक आहे तो असा की एक 1r छेदामध्ये आहे आणि म्हणूनच आपण याला 3D प्लेन वेव म्हणतो बरोबर आहे तर या पॉयंटिंग वेक्टर सोबत काय होईल असे तुम्हाला वाटते तुम्ही अगोदरच लक्षात घेतले आहे की हे च्या दिशेने जाणार आहे असे मला म्हणायचे आहे च्या दिशेने मॅग्निट्यूड काय असणार आहे तर हे ह्या सगळ्या गोष्टींच्या अर्ध होणार आहे IΔz4π असं होणार आहे − j × j मला 1 देणार आहे तर माझ्याकडे kωμ असणार आहे बरोबर आहे तर kωμ अजून काय क्षमा करा म्हणूनच j चा j होतो सगळ्यांचा वर्ग बरोबर आहे आणि कोणत्या दिशेला च्या दिशेला बरोबर आहे मला असे वाटते की आता मला सगळ्या संज्ञा मिळाल्या आहेत तर मला पावर मिळाली आहे जी अशी जात आहे ठीक तर तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की याने हर्टस डायपोल ला डिराईव्ह केले आहे हे कोणतेही प्रकारच्या अँटिना स्ट्रक्चर साठी सत्य आहे साधारणपणे अँटिना पासून खुप दुर जरी तुम्ही एखादे बेस स्टेशन घेतले मला म्हणायचे आहे की एखादे मोबाईल बेस स्टेशन आणि तुम्ही खूप दूर गेलात तर तुम्हाला असे आढळेल की याच्या पासून येणारे फिल्ड हे या प्रकारचे असतात तर जर मी इंटिग्रेट केलं त्याच्यातून बाहेर जाणारे संपूर्ण पावर जर मला शोधायची असेल तर बरोबर आहे तर मला काय करायला हवं मी इंटिग्रेट करू शकतो असे समजून की मला संपूर्ण पावर हवी आहे या पॉयंटिंग वेक्टर ला कशावर इंटिग्रेट करू काहीतरी r ची त्रिज्या असलेल्या स्फेअर वर बरोबर आहे तर मी जर हे केले उदाहरण म्हणून ds इथे तर तुम्ही ही गणना करू शकता बरोबर आहे ही गणना खूप अवघड नाही स्फेअर वरच्या पृष्ठभागीय घटकाचा शोध घ्या आणि इंटिग्रेट करा हीच तुमचं ds असणार आहे ना मला थोडसं जास्त साधारणपणे असं म्हणायचं आहे विद्यार्थी r dr तर जेव्हा तुम्ही याला इंटिग्रेट करता मला म्हणायचं आहे एका कॉन्स्टंट वर मला मिळेल जे एका पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आहे बरोबर आहे क्षमा करा तिथे कुठे dr नाही तर हे असे होणार आहे तर जेव्हा मी या पृष्ठभागावर इंटिग्रेट करेन तेव्हा r चा वर्ग या संज्ञा चे काय होईल विद्यार्थी कॅन्सल होईल कॅन्सल होईल तर उत्तर म्हणायचे आहे आपण इंटिग्रेशन करू शकतो परंतु हे खूप रंजक नाही बरोबर आहे उत्तर हे r पासून स्वतंत्र आहे तर ते तुम्हाला काय सांगत आहे फरक पडत नाही की कुठे मला म्हणायचं आहे इथे भौतिकी अर्थ सुद्धा एकत्रित झाला आहे आपण कुठून इंटिग्रेट करतोय याचा काही फरक पडत नाही या स्फेअरला सोडून जाणारी पावर ही बदलली नाही पाहिजे बरोबर आहे तर मला इथे हे मिळतंय हे फक्त आपल्या या अंतरज्ञानाला पुष्टी देते इथे अभ्यासलेले संपूर्ण 4π एका स्फेअर मध्ये वेढलेले आहे म्हणून जर मी पावर याची गणना केली कारण की त्यामध्ये तो डायपोल बंदिस्त आहे तर मी जरी इथे इंटिग्रेट केले किंवा इथे केले तरी या पृष्ठभागाला सोडून जाणारी पावर ही समानच राहणार आहे या वेव वरची पावर डेन्सिटी वेगळी असणार आहे जी S ने हस्तगत केली आहे आणि तुम्ही पाहू शकता की जसे तुम्ही लहान r च्या अधिक जवळ जाता तसे पावर डेन्सिटी वाढत जाते ती आहे बरोबर आहे इथे लक्षात ठेवायची दुसरी गोष्ट अशी आहे की इथे दिलेली S ची अभिव्यक्ती ही शूद्ध प्रकारे रियल आहे जरी तिथे एक चांगली संधी होती की इथे काहीतरी इमॅजिनरी बनू शकत होते कारण ते सर्व j आहेत आणि म्हणूनच त्या फिल्ड एक्सप्रेशन मध्ये हे सर्वकाही शुद्ध प्रकारे रियल आहे बरोबर आहे तर हे असं आहे यामधल्या या सर्किट मधल्या कोणत्या घटकामध्ये शुद्ध प्रकारे रियल पावर डीसीपेटdissipate नष्ट होत आहे रेझिस्टर बरोबर आहे तर हे तसंच आहे जेव्हा तुम्हाला एखादं समतुल्य सर्किट बनवायचे असते हे असंच आहे जसं की एका रेझिस्टर मधून पावर जात आहे एकदा ती गेली की ती जाते ती परत मिळवण्याची गरज नाही तर याला असेही म्हणतात तर यांना रेडिएशन फिल्डस असे म्हणतात आणि याला रेडीएटेड पावर म्हणतात नाही मला असे वाटते की हे इथे झालेले सोप्या प्रकारचे गोंधळ आहेत ही पावर पॉयंटिंग वेक्टर आहे ही पावर डेन्सिटी आहे बरोबर आहे तर ही टोटल पावर आहे मी तिला स्फेअर वर इंटिग्रेट केलेली टोटल पावर म्हणतो जर मी खूप खूप लांब गेलो तरी पावर तिथेच असणार आहे ही अशी जाणार आहे बरोबर आहे जरी ती खूप खूप लहान झाली मी सुद्धा एका मोठ्या क्षेत्रफळावर इंटिग्रेट करत राहणार जर तुम्हाला त्याच मार्गावर रहावसं वाटत असेल बरोबर आहे तर हे तिथे असणार आहे मला क्षमा करा होय तर जर हा इथे दिलेला माझा अँटिना आहे इथे काहीतरी पावर असणार आहे मी जर इथे पुढे गेलो तर बरोबर आहे तर ही पावर आहे मला म्हणायचं आहे की आपण असे म्हणूयात एक पॉयंटिंग वेक्टर पॉयंटिंग वेक्टर सारखी जाते बरोबर आहे तर ही कमी होणार आहे तर ही इथे खूप कमी आहे इथे सुद्धा ही खूप कमी आहे पावर कमी होत आहे हे ठीक आहे परंतु आता जर मी या पुर्ण गोष्टी वर इथे इंटिग्रेट केलं तर मला तोच आकडा मिळतो ज्याची तुम्ही अपेक्षा करता बरोबर आहे तुम्ही या सोर्स पासून खूप लांब जाल तर फिल्डची इन्टेन्सिटी कमी होत जाते तर हे तुमचं मानलेलं नियर फिल्ड आहे आता आश्चर्यकारक न होता हीच ती दुसरी गोष्ट आहे जिच्याकडे आपण पाहिलं पाहिजे अजून हे फार फिल्ड आहे नियर फिल्ड मध्ये काय घडतं हे आपल्याला पहावं लागेल ही दुसरी गोष्ट आहे तर जर नियर फिल्ड असेल आपण काय म्हणू शकतो की kr 1 तर ही अशी क्षेत्रे बघत आहे जी अँटिना पासून खूप जवळ आहेत बरोबर आहे तर या एक्स्प्रेशन्स सोबत काय होत आहे तर उदाहरण म्हणून मी ची कोणती संज्ञा ठेवू विद्यार्थी दुसरी संज्ञा दुसरी संज्ञा बरोबर आहे तर 1kr 1 बरोबर आहे तर मला IΔz4π मिळेल j आणि j कॅन्सल होतील तर मला एक एकkr मिळेल क्षमा करा तिथे k नाही हे असं होईल की j आणि k कॅन्सल होईल तर मला मिळेल तर मॅग्नेटिक फिल्ड हे त्याच दिशेला आहे इलेक्ट्रिक फिल्ड आपण पाहूया की इलेक्ट्रिक फिल्ड सोबत काय होते आपण कोणती संज्ञा ठेवली पाहिजे विद्यार्थी फक्त फक्त बरोबर आहे तर मला IΔz4π jωμ मिळणार आहे जेव्हा माझ्याकडे आहे आणि नंतर माझ्याकडे आहे विद्यार्थी ठीक आहे आणि तिथे अजुन एक संज्ञा आहे ती आहे μ तर माझ्याकडे एक jωμ आहे नंतर माझ्याकडे एक आहे माझ्याकडे a cos θ हे च्या दिशेने आहे ठीक आहे तर फार फिल्ड च्या केस च्या विरूद्ध मॅग्नेटिक फिल्डसहे असे जातात इलेक्ट्रिक फिल्ड हे असे जातात बरोबर आहे हे आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटीक्स कडून काय लक्षात आणुन देते विद्यार्थी डायपोल इलेक्ट्रिक फिल्ड डायपोलमुळे आहे बरोबर आहे तर हे असे दाखवत आहे हे डायपोल सारखे दिसत आहे बरोबर आहे तर आता मी जर नियर फील्ड मध्ये पॉयंटिंग वेक्टर ची गणना केली मी तीच गोष्ट करेन 12 तुम्ही काय अपेक्षा करता खूप साऱ्या संज्ञा साठी बरोबर आहे पण मला इथे म्हणायचे आहे की इथे अत्यंत गरजेची वैशिष्ट्ये काय आहेत मला मिळाले पाहिजे मी कोणत्या दिशांची अपेक्षा केली पाहिजे तर इथे एक आहे हे मला काय देणार आहे बरोबर आहे तर माझ्याकडे असणार आहे आणि माझ्याकडे एक आहे जे मला च्या दिशेने काहीतरी देणार आहे r sin2θ हे च्या दिशेने cos θ × sin θ असे होते आणि एक कॉन्स्टंट्स चा समूह जे की खूप महत्वाचे नाहीत बरं या कॉन्स्टंट्स च्या बाबतीत काय महत्त्वाचे आहे मला हे फक्त इथे लिहू द्या तुम्ही म्हणालात की हे एक j गुणिले काहीतरी आहे तुम्ही हे पाहू शकता कारण E च्या दोन्ही संज्ञा मध्ये एक j आहे हे H मध्ये j हे नाही बरोबर आहे तर एक j ची संज्ञा इथे राहणार आहे बरोबर आहे तर अगदी महत्वाची वैशिष्ट्ये काय आहेत तर नंतर हे अगदी शुद्ध रित्या इमॅजिनरी आहे बरोबर आहे तर तुमच्या पूर्वीच्या केस पेक्षा हे वेगळ आहे तर ह्यांना आपण तुमचे रिएक्टिव फिल्डस म्हणतो आता जर मी तुम्हाला विचारले जर मी इथे एखाद्या स्फेअर वर इंटिग्रेट केले तर तुम्हाला काय मिळेल ते r वर अवलंबून असेल का नाही तर हे 0 असायला हवे 0 का असायला हवे ते 0 नसणार आहे तर एक उत्तर असे आहे की ते इंटीग्रल r वर अवलंबून असणार आहे ते r वर अवलंबून नसायला हवी यातून आपण कोणती गोष्ट पकडली नाही मी सोर्स इंटिग्रेट करत नाही सोर्स तिथे आहे आणि एका टाईम इंटीग्रीटिंगपासून काही थोडं अंतर लांब विद्यार्थी आपल्याकडे हे आहे खरंतर ही अशी गोष्ट आहे की जेव्हा आपण इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फिल्ड लिहून काढतो तेव्हा आपण kr 1 असे एप्रॉक्सीमेशन केले आता जर मला या स्फेअर पासून बाहेर जाणारी टोटल पावर शोधायची असेल तर मला या सर्व संज्ञा बरोबर घेतल्या पाहिजेत बरोबर आहे जर असे केले तर मला असे मिळेल की पावर ही r पासून स्वतंत्र आहे आणि हे एक भौतिकी अर्थ देते मला इथून बाहेर पडणारी पावर हवी आहे बरोबर आहे आपण असे करायला हवे हे बदलणार नाही परंतु इथे मी यांच्यापैकी फक्त 5 संज्ञा घेत आहे मी फक्त 2 संज्ञा ठेवत आहे तर तिथे काही प्रकारची न जुळणारी गोष्ट असेल हे ठीक आहे परंतु आपण नाही मला म्हणायचं आहे की या संज्ञा ला या संपूर्ण स्फेअर वर आपण इंटिग्रेट नाही करणार आहोत हा मुख्य मुद्दा आहे हे आपल्याला फक्त सांगत आहे की पॉयंटिंग वेक्टरचा भाग कोणता आहे नियर फिल्डमध्ये पॉयंटिंग वेक्टरचे मुख्य योगदान काय आहे तर ही गोष्ट की हे शुद्ध प्रकारे इमेजिनरी आणि रिऍक्टिव्ह आहे हे आपल्याला सर्किट च्या कोणत्या या घटकाची आठवण करून देते विद्यार्थी इंडक्टर इंडक्टर किंवा कॅपॅसिटर बरोबर आहे तर कोणत्याही अँटिना नियर फील्ड मध्ये काय घडते की एनर्जीenergy ऊर्जा ही इलेक्ट्रिक फिल्ड ते मॅग्नेटिक फिल्ड मध्ये मागेपुढे होत राहते जसे की LC सर्किट मध्ये होते एनर्जी इंडक्टर ते कॅपॅसिटर जाते आणि मागे आणि पुढे होत राहते हीच गोष्ट इथे हे घडत राहते तर मला म्हणायचे आहे की हे मागे आणि पुढे होत राहणे चालू राहते आणि इथे तुम्ही ह्या वायरलेस पावर ट्रान्सफर एप्लीकेशन्स विषयी ऐकले असेल बरोबर आहे हे जेव्हा तुम्ही नियर फील्ड मध्ये करता तेव्हा अगदी उत्तम प्रकारे काम करतात कारण तुम्ही या एनर्जीला मिळवू शकता आणि त्याच वेळी तुम्ही फार फिल्ड कडे येता हे शुद्ध प्रकारे रियल होते तर हे फक्त रेझिस्टर कमी होणे आहे परंतु इथे ही एनर्जी वापरली जाऊ शकते तर उदाहरण म्हणून तुम्हाला टूथब्रश चार्जर्स माहिती आहेत आणि अजून बरेच काही तुम्ही याला तिथे अडवू शकता तर हे सगळं नियर फिल्ड मध्ये इथे घडत आहे आपण जास्त पावर रूपांतरित करू शकतो तिथे अजून एक आहे तिथे ऋण चिन्हे असू शकतात मला म्हणायचे आहे की एकदा तुमच्याकडे इथे कन्सेंसस असले तर विद्यार्थी r चा वर्ग हे आहे तर म्हणजे − बरोबर आहे तुम्ही एक कुणीकडे पाहिला बरं हे एक्सप्रेशन अगदी बरोबर आहे कारण दुसऱ्या केस मध्ये तुम्हाला कोणती संज्ञा मिळते नाही ही पुन्हा हा काय आहे परंतु तिथे ऋण संज्ञा सुद्धा आहे माहिती आहे विद्यार्थी पूर्ण ऋण चिन्ह ते पूर्ण आहे तर हे सर्व कन्सेंसस या कंसाच्या आत मध्ये आहेत या दोघांशी संबंधित असलेल्या विषयी आपण काळजी करत नाही तिथे एक ऋण चिन्ह आहे ठीक आहे तर रिएक्टिव फिल्डस आणि एनर्जी ही E आणि H फिल्डसच्या मध्ये ट्रान्सफर केली जाते विद्यार्थी पावर ही वेगळी बाजू आहे टोटल पावर आपण काय जतन करतो पॉयंटिंग खरंतर पॉयंटिंग वेक्टर जतन केली जाईल तुम्ही कशाला इंटिग्रेट करण्याची निवड करता त्याच्याकडे लक्ष न देता ठीक आहे तर एका अँटिना थेरीच्या विषयामध्ये आपण खूप सारा वेळ हे डीराईव्ह करण्यामध्ये आणि सगळी वैशिष्ट्ये समजावून घेण्यामध्ये घालवू आपल्याला अशाप्रकारे CEM कंप्यूटेशनल इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स या भागाकडे जायचं आहे तर हे काही प्रमाणात त्याचं इंट्रोडक्शन देऊनच होऊ शकते